नमस्कार आता आपण या कोर्सच्या चौथ्या आठवड्यात आहोत या क्लासमध्ये आणि पुढच्या क्लासमध्ये आपण मल्टिप्लेक्सर बद्दल चर्चा करू या क्लासमध्ये आपण मल्टिप्लेक्सर चे बेसिक आणि लोअर ऑर्डर वरून हायर ऑर्डर चे मल्टिप्लेक्सर कसे मिळवायचे आणि त्यांचे शानॉन एक्सपान्शन थेरम Shanon's expansion theoremचे रिलेशन पाहू त्याआधी आपण तिसऱ्या आठवड्यात काय पाहिले त्याची पटकन उजळणी करू आपण पाहिले की सिंपलिफिकेशन साठी के मॅप उपयोगी आहे पण जेव्हा पाच व्हेरिएबल असतात तेव्हा आपल्याला थ्रीडी व्हिज्युअलायझेशन ची गरज असते आणि म्हणून चार व्हेरिएबल पेक्षा जास्त व्हेरिएबल असतील तर के मॅप वापरून अवघड होते आणि जर आपण एण्टर व्हेरिएबल मॅप वापरला तर मॅप ची साईज दोन च्या फॅक्टर ने कमी होते आणि जेव्हा व्हेरिएबल ची संख्या जास्त असते तेव्हा क्यू एम अल्गोरिदम उपयोगी आहे आणि तो वापरून आपण मिनिमिझेशन साठी कम्प्युटर वर आधारित अल्गोरिदम आणि कोड तयार करू शकतो आणि आपण जेव्हा डिजिटल लॉजिक सर्किट चे रियलायझेशन करतो तेव्हा आपण सर्टन कॉस्ट क्रायटेरिया म्हणजेच गेट इनपुट कॉस्ट आणि लिटरल कॉस्ट आणि टोटल कॉस्ट म्हणजे गेट इनपुट कॉस्ट प्लस वापरलेल्या गेट ची संख्या असते हे सुद्धा पाहिले तर हे हे सर्टन कॉस्ट क्रायटेरिया वापरून आपण एखाद्या फंक्शन च्या मिनिमिझेशन साठी वेगवेगळ्या पर्यायांमधून एकच पर्याय निवडू शकतो आणि जेव्हा मल्टिपल फंक्शन रियलायझ करतो तेव्हा आपण शेअर्ड टर्म सर्व मल्टिपल फंक्शन मध्ये कशी वापरता येईल ते पण पाहतो आणि रियलायझेशन करताना जेव्हा आपण मिनिमिझेशन करतो तेव्हा मर्यादित प्रोपागेशन डिले मुळे ग्लिचेस उद्भवतात आणि एका व्हॅल्यू पासून दुसऱ्या व्हॅल्यू पर्यंत ट्रान्झिशन होताना तयार झालेल्या ग्लिचेस सर्किट मध्ये हजार्ड उत्पन्न करतात आणि ते हजार्ड काढून टाकण्यासाठी आपल्याला निरर्थक असलेल्या जास्तीच्या टर्म चा समावेश करावा लागतो तर असे आपण मागच्या आठवड्यात पाहिले तर मल्टिप्लेक्सर ची चर्चा करताना हा के मॅप मध्ये रूपांतरित केलेला ट्रूथ टेबल तुम्ही इथे पाहू शकतात हे फारच सोपे आहे याआधी पण आपण पाहिले आहे तर या ट्रूथ टेबल वरून आपल्याला काय कळते जर जेव्हा A 0 तर इथे हे आउटपुट दिसते इथे पहा A '0' असताना आउटपुट C ला फॉलो करते तुम्ही इथे पाहू शकतात की जेव्हा A B 0 0 आहे तेव्हा C 0 Y 0 C 1 Y 1 म्हणजे A झिरो असेपर्यंत आणि जेव्हा A 1 आहे तेव्हा आउटपुट B ला फॉलो करते फारच सोपा ट्रूथ टेबल आहे आणि त्यासंबंधित हा के मॅप आणि हे त्याचे संबंधित हार्डवेअर रियलायझेशन आहे आपल्याला हे Y A' C A B लॉजिक इक्वेशन मिळत आहे आता हेच आपण दुसर्या प्रकारे पाहू म्हणजेच अल्गोरिदम ने पाहू जर A ट्रू आहे म्हणजेच A 1 तेव्हा Y B जर A 1 असेल तर ही टर्म 0 C 0 आणि ही टर्म 1 B B आणि म्हणून Y B तुम्ही असे लिहू शकतात जेव्हा A 1 Y B नाहीतर जेव्हा A '1' नाही तर दुसरा ऑप्शन हे बाइनरी binary असल्यामुळे C एकच व्हेरिएबल राहते If A i e A 1 Then Y B Else Y C तर जेव्हा A 0 आहे आपण पाहू शकतो की 1 C आणि 0 B तर त्या केसमध्ये आउटपुट Y C म्हणजेच A 0 Y C आपण ट्रूथ टेबल अशाप्रकारे सुद्धा लिहू शकतो आणि आणि हे त्यासंबंधित मिनिंग वापरून अल्गोरिदम लिहू शकतो आता याचा मल्टिप्लेक्ससिंग ऑपरेशन शी कसा संबंध आहे त्याकरता आपण मल्टिप्लेक्सर ची व्याख्या पाहू मल्टिप्लेक्सर बऱ्याच इनपुट पैकी एकच इनपुट घेतो म्हणजेच कंट्रोल इनपुटनुसार बऱ्याच इनपुट मधून एकच इनपुट आउटपुट ला देतो हे मल्टिप्लेक्सर चे काम आहे तर इथे या उदाहरणांमध्ये 2 to 1 मल्टिप्लेक्ससिंग केले आहे म्हणजेच दोन इनपुट आणि एक आउटपुट इथे आहे तसेच आपण 4 to 1 व 8 to 1 आणि इतर उदाहरणे पाहू इथे ही ट्रान्समिशन लाईन आहे आणि हे इनपुट आहेत प्रत्येक वेळी प्रत्येक पॉइंटला हे ट्रान्समीट करण्याची ची गरज नाही तर जेव्हा एका विशिष्ट वेळी D0 ट्रान्समीट करायचे असेल व दुसऱ्या वेळी D1 ट्रान्समीट करायचे असेल तर तिथे D0 आणि D1 अशा प्रत्येकासाठी वेगळे चॅनेल टाकायची गरज नाही कारण हे चॅनल फार मोठे असते आणि त्यामुळे हे फार खर्चिक होते तेव्हा इथे गरजे नुसार D0 आणि D1 हे एकच चैनल वापरू शकतात आणि ते कसे ठरते ट्रान्समिशन चैनल वर कोण कंट्रोल करते तर हे आउटपुट Y आहे तर हे S0 ठरवते जेव्हा S0 0 तेव्हा D0 आउटपुट Y ला जोडले जाते आणि जेव्हा S0 1 तेव्हा D1 आउटपुट Y ला जोडले जाते तर अशाप्रकारे हे होते तर इथे असे चार इनपुट असतील तर ते सिलेक्ट लाईन नुसार होते ते आपण नंतर पाहू तर इथे आपण जे मागच्या स्लाईडमध्ये पाहिले आणि यामध्ये तुम्ही समानता पाहू शकतात तर इथे तुम्हाला काय दिसते या केसमध्ये Y S0' D0 S0 D1 हे एक्सप्रेशन पहा जेव्हा S0 0 Y D0 आणि जेव्हा S1 1 Y D1 आणि तुम्हाला तेव्हा सारखेच Y S0' D0 S0 D1 असे एक्सप्रेशन मिळते तेव्हा याच सर्किटमध्ये आपण A ऐवजी S0 हे सिलेक्ट इनपुट म्हणून घेऊ आणि B व C हे डाटा इनपुट D0 व D1 असे अनुक्रमे घेऊ या तर तुमचे मागचे सर्किट 2 to 1 मल्टिप्लेक्सर म्हणून काम करेल जिथे A S0 C D0 आणि B D1 असे असेल तर तुम्ही पाहिलेले तेच सर्किट आणि हार्डवेअर रियलायझेशन ब्लॉक च्या रूपात दर्शवू शकतात तर या ब्लॉक मध्ये हे हार्डवेअर म्हणजेच 2 अँड गेट आणि 1 और गेट चे सर्किट आहे तर इथे जेव्हा S0 0 असेल तेव्हा D0 हे इनपुट Y ला जोडले जाईल आणि जेव्हा S0 1 असेल तेव्हा D1 हे इनपुट Y ला जोडले जाईल तर इथे ही कल्पना वापरून हे सिंपलीफाईड ब्लॉक लेव्हलचे रीप्रेझेन्टेशन बनवले आहे जे आपल्याला नंतरही वापरायचे आहे या ब्लॉकमध्ये आपण आधी पाहिलेले हार्डवेअर म्हणजेच 2 इनपुट चे दोन अँड गेट आणि एक और गेट जे 2 to 1 मल्टिप्लेक्सर बनवते आता आपण 4 to 1 मल्टिप्लेक्सर पाहू तर या 4 to 1 मल्टिप्लेक्सर मध्ये आपल्या मागच्या ज्ञानावरून 4 डाटा इनपुट D0 D1 D2 D3 असे दाखवले आहेत आणि हे एक आउटपुट जे सिलेक्ट लाईन नुसार या चार पैकी एक घेते पुन्हा हे S1 आणि S0 बाइनरी व्हेरिएबल आहे तर या चार पैकी एक निवडण्यासाठी आपल्याला दोन सिलेक्ट लाईन लागतील तर S1 आणि S0 हे 00 असेल तेव्हा D0 निवडले जाईल म्हणजे Y D0 असे होईल आणि जेव्हा ते S1 S0 01 असे ल तेव्हा D1 जेव्हा ते S1 S0 10 असे ल तेव्हा D2 आणि जेव्हा ते S1 S0 11 असे ल तेव्हा D3 असे राहील तेव्हा आपण हे लॉजिक इक्वेशन च्या रुपात Y S1'S0'D0 S1'S0D1 S1S0'D2 S1S0D3 असे लिहू शकतो तर अशाप्रकारे आपण लिहिले आहे जेव्हा आपण S1 आणि S0 00 असे सबटीट्यूट करतो तेव्हा हे दोघं 0 आहेत तर इथे 0 चा प्राईम 1 आहे तेव्हा हे एक आहे हे D0 आणि बाकीचे उरलेले टर्म 0 होतात आणि म्हणून आपल्याला Y D0 असे मिळते तसेच S1 0 आणि S0 1 असेल तेव्हा फक्त एक्सप्रेशन मध्ये D1 शी संबंधित असलेली टर्म आउटपुट Y मध्ये येते आणि या उरलेल्या 3 टर्म झिरो होतात अशाप्रकारे आपण हे एक्सप्रेशन लिहिले आहे आणि त्याच्याशी संबंधित हार्डवेअर तुम्ही इथे पाहू शकतात तर S1 व S0 तसेच या 4 शक्यता इथे आहेत त्यामुळे तीन इनपुट चे अँड गेट लागतील तर हे सिलेक्शन आणि हे D0 D1 D2 D3 आहेत जर S1 आणि S0 00 तर हे 0 म्हणजेच 1 होतात आणि हे D0 तेव्हा Y D0 आणि त्यावेळी उरलेल्या बाकीच्या सर्व टर्म 0 असतात आणि म्हणून हे S1 S0 00 असताना D0 मिळते याचप्रमाणे तुम्ही इतर व्हॅल्यू करता पाहू शकतात आणि ट्रूथ टेबल प्रमाणे आउटपुट पाहू शकतात तर हे 4 to 1 मल्टिप्लेक्सर ब्लॉक डायग्राम ने दाखवले आहे तर या ब्लॉक डायग्राम मध्ये 2 सिलेक्ट इनपुट S1 आणि S0 व 4 डाटा इनपुट आहे आणि 1 आउटपुट दाखवले आहे हा पहिला S1 आणि दुसरा S0 असा दाखवला आहे तर 00 01 10आणि 11 या संबंधित नियुक्त असलेले S1 आणि S0 च्या व्हॅल्यू नुसार इनपुट Y ला जोडले जाईल या ब्लॉकमध्ये काय आहे तर हे विशिष्ट लॉजिक सर्किट म्हणजे हार्डवेअर आहे तेव्हा आपण ब्लॉक म्हणतो तेव्हा त्या ब्लॉकच्या आत हे लॉजिक सर्किट असते आता आपण तुम्हाला माहीत असलेले 4 to 1 मल्टिप्लेक्सर चे Y S1'S0'D0 S1'S0D1 S1S0'D2 S1S0D3 इक्वेशन पाहू तर हे मूळ इक्वेशन आहे इथे जर आपण S1' या दोन टर्म मधून कॉमन घेतला तर इथे हे S1' S0' D0 S0 D1 असे आणि या दोन टर्म मधून S1 कॉमन घेतला तर इथे S1 S0' D2 S0 D3 असे मिळते आता तुम्ही या दोन टर्म कडे नीट पहा तर या दोन टर्म एस ओ पी टर्म आहेत हे काय आहे हे तर 2 to 1 मल्टिप्लेक्सर चे इक्वेशन आहे आणि हे सुद्धा 2 to 1 मल्टिप्लेक्सर चे इक्वेशन आहे तर तुम्हाला इथे कळलेच असेल की तुम्ही S0'D0 S0D1 हे 2 to 1 मल्टिप्लेक्सर ने रियलायझ आणि S0'D2 S0D3 हे दुसऱ्या 2 to 1 मल्टिप्लेक्सर ने रियलायझ करू शकतात जर तुम्ही हे फंक्शन F0 आणि हे F1 असे दाखवले तर तुम्हाला S1' F0 S1 F1 असे मिळते पण हे पुन्हा 2 to 1 मल्टिप्लेक्सर चे इक्वेशन आहे जिथे तुमचा F0 हा D0 आणि F1 हा D1 आहे तर यावरून आपल्याला असे कळते की 4 to 1 मल्टिप्लेक्सर मध्ये इथे हे एक 2 to 1 मल्टिप्लेक्सर हे एक 2 to 1 मल्टिप्लेक्सर आणि शेवटी हे अजून एक 2 to 1 मल्टिप्लेक्सरआहे तेव्हा इथे तिन 2 to 1 मल्टिप्लेक्सर आहेत जर आपण हे 2 to 1 मल्टिप्लेक्सर च्या टर्म मध्ये लिहिले इथे तुम्हाला कळले असेल की एखादे इक्वेशन आपल्याला माहित असलेल्या हार्डवेअर रियलायझेशन मध्ये कसे करायचे इथे तुम्ही हे 2 to 1 मल्टिप्लेक्सर केले तर जेव्हा S1 0 आणि S0 0 असे ल तेव्हा काय घडते S1 0 म्हणजे F0 हे आउटपुटला सिलेक्ट होते आणि जेव्हा S0 0 आहे तेव्हा D0 हे तुमचे F0 आहे F0 D0 आणि Y F0 म्हणजेच D0 तर ही लाइन आणि ही लाइन इथे जाते आणि जर S1 1 ऐवजी S0 0 घेतले तर F1 1 तर ही लाईन सिलेक्ट F1 करते म्हणजेच S0 0 आणि F1 D2 त्यावेळी Y F1 D2 अशाप्रकारे ही लाईन आउटपुट साठी S1 1 आणि S0 0 तेव्हा अशा प्रकारे आपण हायर ऑर्डर मल्टिप्लेक्सर लॉवर ऑर्डर मल्टिप्लेक्सर वरून मिळवू शकतो त्यासाठी आपल्याकडे सामान्य दृष्टिकोन आहे तर हे आपले 3 2 to 1 मल्टिप्लेक्सर वापरून एक 4 to 1 मल्टिप्लेक्सर मिळवले आहे आता आपण लॉवर ऑर्डर मल्टिप्लेक्सर वरून 8 to 1मल्टिप्लेक्सर कसे मिळवायचे ते पाहू तर 8 to 1 मल्टिप्लेक्सरमध्ये किती इनपुट असतात 8 इनपुट इथे 3 सिलेक्ट इनपुट लागतील कारण 2 द पावर 3 8 म्हणजेच इथे 8 इनपुट लाईन Y आऊटफुटला जोडल्या जातील तरी इथे तीन सिलेक्ट इनपुट आणि D0 ते D7 डेटा इनपुट असतील सिलेक्ट इनपुट S2 S1 S0 असे आहेत जर S2 S1 S0 0 0 0 असे असेल तर त्यासंबंधित डेटा इनपुट D0 हे आउटपुट Y ला जोडले जाईल तसेच जर S2 S1 S0 101 असेल तर D5 हे आउटपुट Y ला जोडले जाईल आता लोअर ऑर्डर वरून 8 to 1 मल्टिप्लेक्सर कसे मिळवायचे ते पाहू आपल्याकडे दोन 4 to 1 मल्टिप्लेक्सर आहेत तेव्हा आपण आधी केल्याप्रमाणेच 4 to 1 मल्टिप्लेक्सर चे इक्वेशन एक्सपांड करायचे आहे तर हे एक 4 to 1 मल्टिप्लेक्सर आणि हे दुसरे 4 to 1 मल्टिप्लेक्सर हे S1 आणि S0 सोबत F0 व F1 दोन फंक्शन तयार करतात आणि हे दोन फंक्शन आणि S2 हे 2 to 1 मल्टिप्लेक्स सर वरून मिळते जे F0 किंवा F1 वरून मिळालेले एक फंक्शन सिलेक्ट करते आणि आउटपुट ला देते F0 आणि F1 पैकी एक S1 आणि S0 च्या व्हॅल्यू नुसार सिलेक्ट होते तेव्हा या उदाहरणांमध्ये S2 S1 S0 0 0 0 असे असेल तर S2 0 म्हणजेच F0 सिलेक्ट होईल आणि आणिS1 S0 0 0 म्हणजे D0 सिलेक्ट होईल आणि आऊटफुटला जोडले जाईल इथे असा हा पाथ दाखवला आहे जर आपण S2 S1 S0 1 0 1 असे उदाहरण घेतले तर काय घडेल इथे S2 1 तेव्हा F1 सिलेक्ट होईल आणि इथे जे सिलेक्ट होते तेच आउटपुट ला जाते तर इथे Y F1 आणि S1 S0 हे 0 1 आहे म्हणजेच D5 सिलेक्ट होईल आणि म्हणून F1 D5 Y F1 D5 तेव्हा D5 आउटपुट ला जाईल तर अशाप्रकारे इथे घडते हे तुम्ही ही पाहिले आणि तुम्हाला कळले असेल की हायर ऑर्डर मल्टिप्लेक्सर लोअर ऑर्डर वरून कसे मिळवायचे आता कल्पना करा की तुमच्याकडे फक्त 4 to 1 मल्टिप्लेक्सर आहेत आणि 2 to 1 मल्टिप्लेक्सर नाही तर तुम्ही रियलायझ करू शकता का तर नक्कीच तुम्ही हे करू शकतात कारण तुम्ही लोवर ऑर्डर मल्टिप्लेक्सर हायर ऑर्डर मल्टिप्लेक्सर वरून मिळवू शकतात हायर ऑर्डर हे लोवर ऑर्डर वरून मिळविण्या करता आपण कॅस्कॅडेड स्टेज बाय स्टेज अॅप्रोच वापरला आता आपल्याला लोवर ऑर्डर हे हायर ऑर्डर वरून मिळवायचे आहे तर हे एक उदाहरण पहा इथे 2 to 1 मल्टिप्लेक्सर 4 to 1 मल्टिप्लेक्सर वरून मिळविले आहे इथे आपण काय केले तर इथे दोन सिलेक्ट इनपुट आहेत ते आपण एकच म्हणजे कॉमन केले तेव्हा S2 इथे कनेक्ट झाले जेव्हा आपण 0 ठेवू तेव्हा हे दोन्ही इनपुट 0 होतील आणि जेव्हा आपण 1 ठेवू तेव्हा हे दोन्ही इनपुट 1 होतील म्हणजे हे एकच इनपुट सिलेक्ट होईल आणि म्हणून हे किंवा हे इनपुट सिलेक्ट होऊन तेच आऊटपुटला जाईल आणि हे आपले 2 to 1 मल्टिप्लेक्सर आहे जिथे या दोघांपैकी एक आऊटपुटला जाते तेव्हा तुम्ही हा ब्लॉक याने रिप्लेस करू शकतात अशाप्रकारे तुम्हाला 8 to 1 मल्टिप्लेक्सर फक्त 4 to 1 मल्टिप्लेक्सर वापरून मिळू शकते नाहीतर दोन 4 to 1 आणि एक 2 to 1 मल्टिप्लेक्सर वापरून सुद्धा मिळते आता मागच्या उदाहरणांमध्ये तुम्ही दोन 4 to 1 मल्टिप्लेक्स सर एका 2 to 1 मल्टिप्लेक्सरला जोडून एक 8 to 1 मल्टिप्लेक्सर मिळवले आणि त्याआधी तुम्ही तीन 2 to 1 मल्टिप्लेक्सर वापरून एक 4 to 1 मल्टिप्लेक्सर मिळवला तर इथे हा आधी पाहिलेला एक 4 to 1 मल्टिप्लेक्सर या तीन 2 to 1 मल्टिप्लेक्सरणे रिप्लेस केला आणि हा दुसरा 4 to 1 मल्टिप्लेक्सर या अजून दुसऱ्या तीन 2 to 1 मल्टिप्लेक्सरणे रिप्लेस केला आणि शेवटी हा एक 2 to 1 मल्टिप्लेक्स लावला तर एकूण किती 2 to 1 मल्टिप्लेक्सर आपल्याला 8 to 1 मल्टिप्लेक्सर बनवण्यासाठी लागले तर 1 2 3 4 5 6 7 एकूण सात 2 to 1 मल्टिप्लेक्सर आपल्याला 8 to 1 मल्टिप्लेक्सर बनवण्यासाठी लागले तर इथे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकतात की आपण शेवटच्या लेव्हल पर्यंत जाऊ शकतो इथे आपण 4 to 1 मल्टिप्लेक्सर ऐवजी 2 to 1 मल्टिप्लेक्सर वापरून रियलायझ केले आता या उदाहरणांमध्ये 32 to 1 मल्टिप्लेक्सर हे 16 to 1 मल्टिप्लेक्सर आणि 2 to 1 मल्टिप्लेक्सर वापरून मिळवले आहे तर इथे हे दोन 16 to 1 मल्टिप्लेक्सर आधी प्रमाणे 2 आउटपुट देतात आणि नंतर हे एक 2 to 1 मल्टिप्लेक्सर हे दोन आउटपुट एकत्र करून एकच आउटपुट देतात तेव्हा या उदाहरणावरून तुम्हाला नक्कीच कळले असेल की हायर ऑर्डर मल्टिप्लेक्सर हे लोवर ऑर्डर मल्टिप्लेक्सर वरून कसे मिळवायचे आणि तसेच लोवर ऑर्डर मल्टिप्लेक्सर हायर ऑर्डर मल्टिप्लेक्सर कसे मिळवायचे आता आपण शानॉन एक्सपान्शन थेरम Shanon's expansion theorem आणि मल्टिप्लेक्सर च्या डिझाईन मध्ये कसे वापरतात ते पाहू तर हे शानॉन एक्सपान्शन थेरम Shanon's expansion theorem जे आपण याआधी पण पाहिले आहे आता परत एकदा आठवू या Fx1 x2 x3 xN x1' F0 x2 x3 xN x1 F1 x2 x3 xN तर दिलेल्या या फंक्शन F मध्ये X हा व्हेरिएबल ची संख्या दर्शवतो म्हणजे 2व्हेरिएबल 3 व्हेरिएबल असे हे जनरलाईज एक्स्प्रेशन आहे तर इथे X1' आणि संबंधित टर्म 0 ने रिप्लेस करून ते फंक्शन X1' सोबत अँड करायचे तसेच X1 जिथे आहे तिथे 1 ने रिप्लेस करून फंक्शन X1 सोबत अर् करायचे आणि नंतर या दोन्ही प्रॉडक्ट टर्म बेरीज करून तुम्हाला मुळ फंक्शन मिळते हे शानॉन एक्सपान्शन थेरम Shanon's expansion theorem तुम्ही आधी पाहिले आहे आता 2 to 1 मल्टिप्लेक्सरमध्ये तुम्ही पाहू शकतात जर हा X1 आणि आणि हे सिलेक्ट इनपुट 0 साठी आहे तर एक टर्म यासोबत जाईल आणि दुसरी 1 एक सोबत आउटपुट म्हणून जाणार तर हे माझे Y तेव्हा जर X1 0 आणि हे त्यासंबंधित इनपुट D0 तसेच जेव्हा X1 1 तेव्हा हे एक आउटपुट ला जाते कारण X1 1 आणि दुसरी टर्म 0 होते म्हणून आऊटपुट ला हे आधी दिलेले एक्सप्रेशन मिळते इथे हे मूळचे इफ देन एल्स आहे जर X1 तर X1 X2 X3 to Xn आणि जर X1 नाही तर F0 X2 X3 to Xn तेव्हा हे एक्स्प्रेशन आउटपुट फंक्शन आहे हे मल्टिप्लेक्ससिंग च्या क्रियेप्रमाणेच आहे ते आपण पाहू इथे आपण पाहू शकतो की Y S1'S0'D0 S1'S0D1 S1S0'D2 S1S0D3 हे बेसिक मल्टिप्लेक्सर 4 to 1 मल्टिप्लेक्सरचे इक्वेशन आहे आणि S1 साठी X1 घेतले आहे त्यामुळे जिथे जिथे S1 दिसतो आहे तिथे आपण 0000 लिहू आणि दुसरे S1 असे राहील हे S1' तेव्हा जिथे जिथे S1 असेल तिथे आपण 1111 लिहू आणि नंतर आपण ते सिम्पलीफाय करून आपल्याला आधी प्रमाणेच मिळते आहे असे दिसते तर हे 2 to 1 मल्टिप्लेक्सरर्च इक्वेशन F0 देते आणि हे दुसऱ्या 2 to 1 मल्टिप्लेक्सरर्च इक्वेशन F1 असे येते आणि शेवटी हे दोन्ही मिळालेले एकत्र करून हे तुमच्या तिसऱ्या 2 to 1 मल्टिप्लेक्सरला जाते Y S1'S0'D0 S1'S0D1 S1S0'D2 S1S0D3 S1' S0'D2 S0D3 तर आपल्याला अगदी आधी प्रमाणेच एक्सप्रेशन मिळाले आहे तसेच हे पण नोंद करून ठेवा की शानॉन एक्सपान्शन थेरम Shanon's expansion theorem नेस्तेड करता येते तर आधी तुम्ही X1 बाहेर घ्या आता जे काही इक्वेशन मिळते त्यातून X2 बाहेर घ्या आणि आता तुम्ही हे एक्सप्रेशन आणि दुसरे एक्सप्रेशन Fx1 x2 x3 xN x1' F1 1 x3 xN असे लिहू शकतात आता या एक्सप्रेशन मध्ये पहा इथे तुम्ही X2' मधून X2 बाहेर घेत आहात आणि X2 इथे आहे म्हणजे जेव्हा X2 असेल तेव्हा एक X2' बाहेर घेतो त्यामुळे जिथे X2 आणि X1 असेल तिथे 0 घ्या हे शानॉन एक्सपान्शन थेरम Shanon's expansion theorem नेस्तेड आवृत्ती आहे जी तुम्ही इथेपण वापरू शकतात आणि जर तुम्ही असे केले तर आधीचे 2 to 1 मल्टिप्लेक्सर वापरून केलेले 8 to 1 मल्टिप्लेक्सरर्च रियलायझेशन नेस्टींग ने करू शकतात इथे या डायग्राम मध्ये ते दाखवले आहे तर हे तुमचे F चे इक्वेशन FABC A'B'C' D0 A'B'C D1 A'BC' D2 A'BC D3 AB'C' D4 AB'C D5 ABC' D6 ABC D7 असे आहे A हे तुमचे सिलेक्ट इनपुट आहे तर जेव्हा A 0 असेल तेव्हा हे एक इनपुट असेल आणि जेव्हा A 1 असेल तेव्हा हे इनपुट असेल आता हे F हे दुसऱ्या 2 to 1 मल्टिप्लेक्सरर्च आउटपुट आहे तेव्हा जिथे जिथे B 0 आहे आपण तिथे हे F इनपुट असेल आणि जिथे जिथे B 1 आहे आपण तिथे हे F इनपुट असेल त्याचप्रमाणे इथेही ही दुसरी लाईन असेल आणि शेवटी हे F जर C सिलेक्ट इनपुट घेतले तर हे 0 0 टर्म इथे येतात आणि C 0 ही टर्म आणि C 1 ही टर्म मिळते तेव्हा यानुसार आपल्या कडे F ते F अशा 8 शक्यता आहेत आणि इथे प्रत्येक लेव्हलवर स्वतंत्र आउटपुट मिळते आणि हे शानॉन एक्सपान्शन थेरम Shanon's expansion theorem नेस्तेड आवृत्ती आहे जी आपण प्रत्येक केस मध्ये पाहिली तीच इथे पण पाहिली आणि कुठल्याही A B C च्या व्हॅल्यू साठी टर्म ची नोंद घेतली जर आपल्याकडे असलेले फंक्शन आपल्याला हे मल्टिप्लेक्सिंग आर्किटेक्चर वापरून रियलायझ करायचे असेल तर हे A B C चे फंक्शन आणि त्याच्या संबंधित हा ट्रूथ टेबल आहे आता ट्रूथ टेबल मध्ये जिथे 1 आहे म्हणून जर A B C F जर तिथे 1 असेल हा इथे 1 आहे आणि म्हणून आपण त्यासंबंधित D0 ची व्हॅल्यू 1 घेऊ 0 0 1 म्हणून ही त्यासंबंधित ची टर्म ट्रूथ टेबल मध्ये या जागी 0 आहे आणि म्हणून माझे हे इनपुट D1 0 असे घेऊ यावरून आपल्याला असे कळते की मल्टिप्लेक्सर वापरून आपण ट्रूथ टेबल रियलायझ करू शकतो तर या पुर्ण ब्लॉकच्या आत मध्ये 8 to 1 मल्टिप्लेक्सर आहे आणि ते आपण अशाप्रकारे रियलायझ केले आहे जर त्याचे इनपुट F 0 0 0 ते F 1 1 1 असे असतील तर ते आपण ट्रूथ टेबल मध्ये D0 ते D7 या व्हॅल्यूला 0 आणि 1 करून मॅप करू शकतो पुढच्या क्लासमध्ये आपण मल्टिप्लेक्सरची पुढची माहिती घेऊ आता सारांश पाहू मल्टिप्लेक्सर बऱ्याच इनपुट मधून कंट्रोल इनपुट नुसार फक्त एकच इनपुट आऊटपुटला देते कंट्रोल इनपुट 2 to द पॉवर n डाटा डाटा इनपुट आणि हे आऊटपुटला येते हायर ऑर्डर मल्टिप्लेक्सर लोवर ऑर्डर मल्टिप्लेक्सर वरून कॅस्कॅडींग करून मिळवता येतात लोवर ऑर्डर मल्टिप्लेक्सर हायर ऑर्डर वरून सिलेक्ट इनपुटचे कनेक्शन करून मिळवता येतात शानॉन एक्सपान्शन थेरम Shanon's expansion theorem आणि त्याचे मूळचे इफ देन एल्स स्ट्रक्चर मल्टिप्लेक्सरच्या ऑपरेशन साठी उपयोगी आहे